प्राध्यापक आपण बघणार आहोत डिझाईन थिंकिंग प्रोटोटाइप विद्यार्थी 1 होय सर आपण डिझाईन थिंकिंग सोल्युशन फेज मध्ये जे तयार केले आहे ते एक मूळ सामान्य एप आहे आम्ही केलेले अझम्पशन पडताळून बघण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही एकदा या एप चा धावता वापर करून बघा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा यामध्ये कुठले अजून पैलू किंवा सुविधा जोडल्या जाऊ शकतात प्राध्यापक ठीक आहे तर तुमच्याकडे लॉगिन स्क्रीन आहे ठीक टेक्स बुक नोट्स तुम्ही मला प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मध्ये दाखवल्या प्रमाणे हे एप भासत आहे विद्यार्थी 1 होय सर प्राध्यापक टेक्स्ट बुक नोटबुक फाईल मॅनेजर सेटिंग बरेच काही डाउनलोड अपलोड मी जर नोटबुक वर क्लिक केले तर मला सगळ्या नोटबुक जसे की गणित रसायनशास्त्र वगैरे ची यादी मिळते अधिक च्या म्हणजेच प्लस चिन्हाच्या आत मध्ये मी नवीन नोट बुक जोडून त्यामध्ये लिहिणे सुरू करू शकतो मी मागे टेक्स्ट बुक वर जाऊ शकतो आणि नंतर परत प्लस म्हणजेच अधिक च्या चिन्हावर येऊ शकतो अरे वा हे तर डाऊनलोड करता येईल असे टेक्स्टबुक आहे आणि हे फार छान वाटत आहे तर इथे तुम्ही दाखवत असलेले एप या दृष्टिकोनातून फार छान आहे की तुम्ही तुमच्या उत्पादनाशी कशा प्रकारे संवाद साधता परंतु या व्यतिरिक्त मला तुम्हाला असे सुचवायचे आहे की तुमच्याकडे जर तुम्ही केलेल्या अझम्पशन ची यादी असेल तर चांगले होईल जसे की शिक्षकांकडे डिजिटल नोटबुक चा ऍक्सेस असायला हवा इत्यादी तर मला असे म्हणायचे आहे की यातील बऱ्याचशा गोष्टी प्रश्नांच्या स्वरूपात विचारल्या जाऊ शकतात जसे की तुमच्या शिक्षकांना टेक्स्ट बुक च्या डिजिटल आवृत्तीला एक्सेस आहे का कदाचित हे तुम्ही त्यांना विचारू शकता तर अशा प्रकारचे त्वरित विचारता येण्याजोगे प्रश्न वापरून तुम्ही तुमचे उत्पादन पडताळून बघून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करू शकता मला आठवते की त्यांच्यापैकी कुणाचा तरी असा प्रश्न होता की विद्यार्थ्यांना त्यांच्या नोट्सची देवाण घेवाण करण्यामध्ये काही प्रोत्साहन उपलब्ध आहे का आता या ठिकाणी त्यांना थेट असा प्रश्न विचारण्यापेक्षा की तुम्हाला तुमच्या नोट्स ची देवाण घेवाण करण्यामध्ये काही प्रोत्साहन आहे का त्या ऐवजी तुम्ही त्यांना भूतकाळातील त्यांनी मागील वेळी जेव्हा नोट्सची देवाण घेवाण केली त्यावेळी नक्की कशा प्रकारे ती गोष्ट घडून आली हे विचारू शकता त्यावेळी कदाचित विद्यार्थी असे उत्तर देतील की मी माझ्या जीव शास्त्राच्या वर्गातील काढलेल्या नोट्स माझ्या वर्ग मित्रांसोबत देवाण घेवाण केल्या कारण त्यापैकी काही जण त्या वेळी अनुपस्थित होते आणि त्यानंतर तुम्हाला हे कळेल की त्या विद्यार्थ्याने खरेच नोट्सची देवाण घेवाण केली होती की नाही तर अशाप्रकारे तुम्हाला त्यांच्या भूत काळातील घडामोडींची माहिती मिळू शकेल याव्यतिरिक्त मला असे वाटते कुठले प्रश्न नाहीत मी तुमचे अझम्पशन याआधीच बघितलेले आहेत तुम्ही हे सगळे फार कमी वेळात साध्य केले विद्यार्थी 1 खूप खूप धन्यवाद सर प्राध्यापक ठीक आहे तुम्हाला तुमच्या चाचण्यांसाठी माझ्या शुभेच्छा विद्यार्थी 1 धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद छान अभिप्राय दिला प्राध्यापक ठीक धन्यवाद विद्यार्थी 2 नमस्कार विद्यार्थी 1 नमस्कार तुम्ही तुमचे नाव सांगण्यापासून सुरुवात करू शकाल का विद्यार्थी 2 माझे नाव राजश्री विद्यार्थी 1 राजश्री तुमचे वय किती आहे विद्यार्थी 2 माझे वय 18 वर्षे आहे विद्यार्थी 1 तुम्ही IISER मध्ये शिकत आहात काय विद्यार्थी 2 होय मी शिकत आहे विद्यार्थी 1 कुठला अभ्यासक्रम विद्यार्थी 2 मी BSMS ड्युअल पदवी मध्ये शिकत आहे विद्यार्थी 1 छान तर आमच्याकडे या ठिकाणी आमच्या डिझाईन थिंकींग अभ्यासक्रमाच्या संदर्भातील एक सोल्युशन उपलब्ध आहे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्या सोल्युशन ची चाचणी करावी आणि आम्हाला अभिप्राय द्यावा की यामध्ये अजून काय करता येऊ शकेल तुम्ही या अप्लिकेशन चा धावता वापर करून बघू शकता वाचू शकता फाईल मॅनेजर मध्ये जाऊन बघू शकता डाउनलोड अपलोड वगैरे करून बघण्याचा प्रयत्न करा या सगळ्या प्रक्रिये मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये अभ्यासक्रमाशी निगडित साहित्य दिले गेलेले असेल आणि त्याच वेळी शिक्षक शिकवत असतील तुम्हाला या शिकवल्या जात असलेल्या अभ्यासक्रमाची सॉफ्ट कॉपी दिली जाते का विद्यार्थी 2 बहुतेक वेळा वर्गामध्ये ज्या प्रेझेंटेशन च्या आधारे शिकवल्या जाते ते प्रेझेंटेशन आम्हाला पाठवले जातात हे पाठवण्यासाठी बहुतेक वेळा ई मेल किंवा मूडल नावाच्या एप चा उपयोग केला जातो विद्यार्थी 1 होय विद्यार्थी 2 वर्गातील नोट्स ची सॉफ्ट कॉपी या ठिकाणी अपलोड केली जाते विद्यार्थी 1 ठीक आहे तर तुम्हाला वर्गामध्ये स्मार्टफोन वापरायला परवानगी आहे का विद्यार्थी 2 होय वर्गामध्ये जसे आपल्याला कुठल्या गोष्टीचा संदर्भ बघायचा असेल तर तशा प्रकारे परवानगी आहे प्राध्यापकांना असे वाटते की विद्यार्थ्यांनी शक्यतो वर्ग सुरू असताना स्मार्टफोन वापरू नये त्यानंतर विद्यार्थी वापरू शकतात विद्यार्थी 1 जर प्राध्यापकांनी तुम्हाला स्मार्टफोन वापरण्याची परवानगी दिली तर अशा प्रकारची कुठली देख्ररेख त्या ठिकाणी केली जाते का हे आपल्याला बघायचे आहे तुम्ही हे पडताळून बघू शकता का की ते शक्य होणार नाही विद्यार्थी 2 नाही अशा प्रकारची कुठली देखरेख त्या ठिकाणी केली जात नाही जर प्राध्यापकांनी परवानगी दिली तर आम्ही खुलेपणाने पाहिजे त्या गोष्टी वापरू शकतो विद्यार्थी 1 छान तर आमच्याकडे अशाप्रकारचे टेक्स्ट बुक्स आहेत जे तुम्ही स्मार्टफोन च्या माध्यमातून वापरू शकता छायाचित्र काढू शकता तर या टेक्स्ट बुक ला डाऊनलोड करून त्यावर टिपणे लिहिण्याची सुविधा उपलब्ध आहे का विद्यार्थी 2 आम्ही त्याला संपादन करू शकत नाही किंवा त्याच्या वरील भागात काही लिहू शकत नाही परंतु आम्ही ते टेक्स्ट बुक लिबजेन सारख्या साईट्स वरून डाऊनलोड करू शकतो विद्यार्थी 1 ओह तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातांनी काढलेल्या नोट्स तुमच्या वर्ग मित्रांसोबत किती वेळा देवाण घेवाण करता विद्यार्थी 2 ती एक परस्पर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे जर मी वर्गात अनुपस्थित असेल किंवा जर प्राध्यापकांनी फार वेगाने बोलून शिकवले तर माझ्यासाठी नोट्स लिहून घेणे थोडे अवघड होते त्यावेळी सामान्यतः मी माझ्या इतर काही वर्ग मित्रांकडून नोट्स घेण्याचा प्रयत्न करते विद्यार्थी 1 तुम्हाला एखादा प्रसंग आठवतो का ज्यावेळी तुम्ही एखाद्या शिक्षित विद्यार्थ्याकडून नोट्स घेतल्या असतील आणि त्या वेळी तुमच्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट असेल विद्यार्थी 2 आमच्या काही अभ्यासक्रमांमध्ये हे थोडे अवघड असते की प्राध्यापक शिकवत असताना थोडे वेगाने शिकवत आणि बोलत आहेत आणि ते नोट्स च्या स्वरुपात लिहून घेणे थोडे अवघड असते म्हणून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आम्ही नोट्स काही वेळा लिहू शकत नाही किंवा नोट्स लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या बोलण्याकडे संपूर्णपणे लक्ष देता येत नाही म्हणून सहयोगाने करायची ही गोष्ट आहे विद्यार्थी 1 ठीक आहे विद्यार्थी 3 माझे नाव आदित्य आहे मी प्रथम वर्ष BSMS मध्ये शिकत आहे विद्यार्थी 1 आदित्य तुम्ही किती वर्षाचे आहात विद्यार्थी 3 मी 19 वर्षांचा आहे विद्यार्थी 1 हे आमच्या NPTEL वर शिकवल्या जाणार्या डिझाईन थिंकिंग या अभ्यासक्रमादरम्यान केले गेलेले एक सोल्युशन आहे विद्यार्थी 3 होय विद्यार्थी 1 तर मूलतः हे नोट्स काढण्यासाठीचे एक एप आहे हे एक मूळ प्रोटोटाईप आहे तुम्ही जर या एप चा धावता वापर करून आम्हाला काही अभिप्राय देऊ शकत असाल तर ह्या एप मध्ये सुधारणा करण्यास आम्हाला मदत होईल विद्यार्थी 3 मूलतः जेव्हा आम्ही नोट्स काढत आहोत मी एक विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे मला गणितातील बरीचशी समीकरणे लिहावी लागतात याआधी वापरलेल्या बऱ्याचशा एप मध्ये ही सुविधा उपलब्ध नाही मी जर डिफरन्शिअल समीकरण लिहीत असेल आणि मला जर एखाद्या घटकावर वर्गाचे म्हणजेच स्क्वेअर चे चिन्ह काढायचे असेल तर मला ते फार चांगल्या रीतीने या ठिकाणी टाईप करता येत नाही जर मला यासाठी एखादी सोपी पद्धत उपलब्ध झाली तर ते फार छान होईल मला असे वाटते की हे एप छान आहे कारण मला ते कार्यक्षम पद्धतीने वापरता येईल आणि मला पुस्तकांचे दप्तर सोबत ठेवण्याची गरज राहणार नाही विद्यार्थी 1 नक्कीच ही संपुर्ण कल्पनाच अशा प्रकारची विद्यार्थी 3 मी सुद्धा अशाच प्रकारचे एप बनवण्याचा विचार करत होतो विद्यार्थी 1 तुम्ही एप बनवता का विद्यार्थी 3 नाही माझे वडील अशा प्रकारचे एप बनवतात विद्यार्थी 1 वाह छान आम्ही हे एप तयार करताना काही अझम्पशन गृहीत धरून हे केले तर त्या अझम्पशन ची सुद्धा आम्हाला चाचणी करावयाची आहे विद्यार्थी 3 होय विद्यार्थी 1 त्यातील एक म्हणजे तुम्ही जेव्हा वर्गात असता तेव्हा तुम्हाला शिक्षकांनी कुठल्यातरी प्रकारचे अभ्यासासाठीचे साहित्य दिले असेल जसे की पत्रके किंवा काहीतरी विद्यार्थी 3 ठीक आहे विद्यार्थी 1 अशा प्रकारची पत्रके तुमच्यासोबत कधीतरी सॉफ्टकॉपी च्या माध्यमातून देवाण घेवाण करण्यात आली होती काय विद्यार्थी 3 होय होय बहुतेक प्रत्येकच अभ्यासक्रमाची एक वेबसाईट आहे आणि त्यासोबतच शिकवणी पत्रके म्हणजेच ट्यूटोरियल आहेत वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या असतात ज्या आम्ही कॉपी करू शकतो विद्यार्थी 1 तुमच्या वर्गातमध्ये तुम्हाला स्मार्टफोन वापरण्याची परवानगी आहे का जर तुम्हाला अभ्यासक्रमातील काही भाग स्वतःहून बघायचा असेल तर विद्यार्थी 3 आम्हाला छायाचित्र काढण्याची परवानगी नाही पण तुम्ही वर्गात नोट्स काढण्यासाठी लॅपटॉप चा उपयोग करू शकता विद्यार्थी 1 ठीक आहे जेव्हा तुम्ही एखादी प्रणाली जसे की लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन चा उपयोग करता त्यावेळी तुमच्यावर देखरेख करण्यासाठी कुठली योजना असते का जसे की कुठला विद्यार्थी काय करत आहे वगैरे विद्यार्थी 3 नाही अशा प्रकारची देखरेख केली जात नाही त्या ठिकाणी वर्गामध्ये गेम्स खेळणारे सुद्धा आहेत विद्यार्थी 1 आता कशा प्रकारे तुम्ही सांगितले की तुम्ही नोट्स काढण्यासाठी लॅपटॉप चा उपयोग करता तर त्या ठिकाणी अशी कुठली सुविधा आहे का की तुम्ही सगळी पुस्तके सॉफ्ट कॉपी च्या माध्यमातून जसे की पीडीएफ वगैरे च्या माध्यमातून बघू शकता अशाप्रकारे तुमचे टेक्स्ट बुक त्याच ठिकाणी मिळू शकतील विद्यार्थी 3 बहुतेक टेक्स्ट बुक्स पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध नाहीत याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी कॉपीराईट चा मुद्दा उपस्थित होतो विद्यार्थी 1 तर जेव्हा तुम्ही डिजिटल स्वरूपात नोट्स काढता त्याचाच अर्थ तुम्हाला नोट्स ची देवाण घेवाण करण्याची सुविधा उपलब्ध असावी विद्यार्थी 3 होय विद्यार्थी 1 तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का ज्या ठिकाणी नोट्सची देवाण घेवाण केल्यामुळे तुम्हाला फार मदत झाली आणि छान वाटले विद्यार्थी 3 होय जेव्हा आमची ओपन टेक्स्ट बुक परीक्षा असते तेव्हा टेक्स्ट बुक प्रत्येकालाच उपलब्ध होतं नाही किंवा नोट्स प्रत्येकालाच उपलब्ध होत नाही त्यामुळे तुम्हाला सॉफ्ट कॉपी ची गरज भासते जेणेकरून ओपन टेक्सबुक परीक्षेमध्ये प्रत्येकाला नोट्सची देवाण घेवाण करता येईल जर ती सॉफ्ट कॉपी असेल तर ते अजून चांगले होते कारण प्रत्येकाच्या नोट्स आपण एकाच ठिकाणी पण जर आपल्याला छायाचित्र सुद्धा वर्गात घेता आली तर ते फार विद्यार्थी 1 तर अशाप्रकारे पेपरचा वापर सुद्धा कमी करता येईल विद्यार्थी 3 पेपर्स पेपरचा वापर आणि हो आपल्याला सगळ्यांच्या नोट्स एकाच ठिकाणी बघता येतील विद्यार्थी 1 होय नक्कीच विद्यार्थी 3 खूप खूप धन्यवाद विद्यार्थी 1 धन्यवाद विद्यार्थी 1 नमस्कारमला तुमचे प्रथम नाव कळू शकेल का विद्यार्थी 4 होय माझे नाव सुनील विद्यार्थी 1 तुमचे वय किती विद्यार्थी 4 मी 22 वर्षांचा आहे विद्यार्थी 1 तुम्ही IISER चे विद्यार्थी आहात का विद्यार्थी 4 होय विद्यार्थी 1 तर हे एक मूळ नोट्स काढण्यासाठी चे एप app आहे जे आम्ही आमच्या डिझाईन थिंकींग या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सोल्युशन म्हणून बनवलेले आहे आम्हाला असे वाटते की तुम्ही या एप चा धावता वापर करून बघावा आणि आम्हाला अभिप्राय सांगावा जर मी असे विचारले की तुमच्या वर्गामध्ये शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित साहित्य देत असतील ना बरोबर विद्यार्थी 1 होय विद्यार्थी 1 तर या ठिकाणी तुम्हाला सगळे अभ्यासक्रमाशी निगडित साहित्य सॉफ्ट कॉपी च्या स्वरूपात उपलब्ध असेल विद्यार्थी 4 त्या विशिष्ट वेळी सॉफ्ट कॉपी विद्यार्थी 1 शिक्षक तुम्हाला अभ्यासक्रमाशी निगडित साहित्य देत असतील ते डिजिटल स्वरूपात दिले जाऊ शकते किंवा छापील पत्रकारांच्या स्वरूपात दिले जाऊ शकते तर सध्या तुमच्या बाबतीत हे कुठल्या स्वरूपात मिळत आहेत विद्यार्थी 5 आम्हाला एका वेबसाईट वर जावे लागते विद्यार्थी 1 तर तुम्हाला वर्गामध्ये कुठल्यातरी प्रकारच्या डिजिटल गॅजेट जसे की स्मार्टफोन किंवा लॅपटॉप ला वापरण्याची परवानगी असेल नाही का विद्यार्थी 4 होय विद्यार्थी 1 जर तुमच्याकडे वर्गात नोट्स काढताना स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप उपलब्ध असेल त्यावेळी तुमच्यावर कोणी देखरेख करत असते का की काय करायला हवे आणि तुम्ही नोट्स काढत आहात काय आमच्या अकरावी बारावी आणि अभियांत्रिकी च्या वर्गां मध्ये नोटबुक ची अशाप्रकारे तपासणी केली जात असे तर अशा प्रकारची कुठली प्रक्रिया सध्या तुमच्या बाबतीत आहे का ज्या ठिकाणी प्राध्यापक तुम्हाला विचारतील की सगळे नीट चाललेले आहे का आणि तुम्ही सगळ्या नोट्स व्यवस्थित रीतीने लिहून घेतलेल्या आहेत काय विद्यार्थी 5 बहुतेक सगळ्या वेबसाईट फक्त IISER ई मेल अकाऊंट वापरून उघडल्या जाऊ शकतात दुसऱ्या कुठल्या ई मेल अकाऊंट किंवा IISER आयपी ऍड्रेस याव्यतिरिक्त म्हणजेच संस्थे बाहेरील अकाऊंट वापरून या वेबसाईट उघडल्या जाऊ शकणार नाहीत विद्यार्थी 1 जर तुम्हाला हे अभ्यासक्रमा चे साहित्य जसे की टेक्स्ट बुक वापरण्याची सुविधा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे टेक्स्ट बुक सॉफ्ट कॉपी च्या माध्यमातून उपलब्ध असते काय विद्यार्थी 4 वेबसाईट मध्ये ते उपलब्ध आहे विद्यार्थी 1 माफ करा विद्यार्थी 4 काही वेबसाईट्स मध्ये हे उपलब्ध आहे विद्यार्थी 1 काही वेबसाईट्स मध्ये ही सुविधा उपलब्ध असते विद्यार्थी 1 जर मी असे विचारले की अलीकडे असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतो का ज्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक नोट्सची देवाण घेवाण करणे तुमच्या वर्ग मित्रांसाठी फार महत्त्वाचे होते कदाचित तुम्ही नोट्स दिल्या असतील किंवा कुणाच्या नोट्स घेतल्या असतील पण त्यावेळी तुम्हाला वाटले का की नोट्सची देवाणघेवाण होणे हे फार महत्त्वाचे आहे विद्यार्थी 4 होय विद्यार्थी 1 कुठला प्रसंग तुम्हाला सांगता येऊ शकेल का विद्यार्थी 4 नक्कीच विद्यार्थी 1 तर तुम्हाला असा कुठला प्रसंग आठवतो का की त्यावेळी तुम्ही तुमच्या नोट्सची तुमच्या वर्ग मित्रांसोबत देवाण घेवाण केली असेल कुठल्या प्रकारच्या नोट्स ची तुम्ही देवाण घेवाण केली विद्यार्थी 5 जर आम्ही व्हाट्सअप वापरत असू किंवा विद्यार्थी 1 मूलतः तुम्ही छायाचित्र काढता आणि विद्यार्थी 1 अजून कुठला अभिप्राय जेणेकरून आम्हाला ह्या एप मध्ये काही अजून सुविधा जोडता येऊ शकतील किंवा विद्यार्थी 5 या ठिकाणी आम्ही नोट्स अपलोड करतो विद्यार्थी 1 तर याठिकाणी नोट्स सेव्ह केलेल्या असतात तुम्ही आधीच काढलेल्या नोट्स चा सराव अशाप्रकारे करत असता हा एक उदाहरणादाखल असलेला मजकूर जो आम्ही आमच्या मूळ प्रोटोटाइप चा भाग म्हणून ठेवला आहे तर जेव्हा तुम्ही काहीतरी बोलाल त्यावेळी टाईप करण्या किंवा लिहिण्या पेक्षा ते अधिक सोयीचे होईल तर हा एक अभिप्राय आमच्यासाठी आहे ज्यामध्ये टायपिंग काढून त्या ठिकाणी एखाद्या स्टायलस ची योजना आम्हाला करावी लागेल विद्यार्थी 5 जसे की आपण पीडीएफ वर सुद्धा जाऊ शकतो विद्यार्थी 1 होय विद्यार्थी 5 ही एक चांगली गोष्ट आहे जसे की बऱ्याच चांगल्या विद्यार्थ्यांकडे चांगल्या नोट्स असतात ते त्यांच्या नोट्स या ठिकाणी अपलोड करू शकतात आणि विद्यापीठातील बाकी विद्यार्थी त्या नोट्स डाउनलोड करून वाचू शकतात विद्यार्थी 1 बरोबर विद्यार्थी 4 यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकेल विद्यार्थी 1 बरोबर आम्हाला सुद्धा फायदा होऊ शकेल मी या त्याच्याशी निगडीत देखरेखी बद्दल विचारत होतो जर आपल्याला ही प्रणाली आपल्या IISER सारख्या महाविद्यालया मध्ये राबवायची असेल तर त्या ठिकाणी एक एडमीन असेल जो टेक्स्ट बुक्स देवाण घेवाण तुमच्यासोबत करेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या नोट्स त्या क्लाऊड प्रणालीवर ठेवू शकाल विद्यार्थी 4 अशाप्रकारे सगळ्यांना त्या नोट्स बघता येतील विद्यार्थी 1 सगळ्यांना बघता येईल तर त्याच प्रक्रियेमध्ये आपल्याला असे हवे आहे की कुणी अनावश्यक किंवा न जुळणारा मजकूर त्याठिकाणी टाकायला नको त्यामुळे त्या ठिकाणी एडमीन ची आवश्यकता आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक नोट्स अपलोड करत आहात त्याच वेळी तुमचे वर्गमित्र त्या नोट्स बघू शकतात किंवा तुमचे ऍडमिनिस्ट्रेटर जे टेक्सबुक किंवा पुढील आठवड्याचे वेळापत्रक त्या ठिकाणी किंवा इतरही काही गोष्टी ज्या वर्गातील व्यवस्थापनाशी निगडीत नाहीत त्या तुमच्याशी देवाण घेवाण करु शकतात तर या विशिष्ट सुविधेबद्दल तुमचा काही अभिप्राय आहे काय विद्यार्थी 5 याठिकाणी आपण धड्यांच्या क्रमाने अपलोड करतो किंवा विद्यार्थी 1 ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही एखादे फोल्डर तयार करू शकता ज्यामध्ये केवळ एक धडा किंवा एखादे पेज किंवा एखादा धडा किंवा संपूर्ण टेक्स्टबुक असू शकेल जसे की मला सुरुवातीला 20 केसेस लिहायच्या आहेत तर ते सुद्धा शक्य आहे जसजसे तुम्ही पुढे जाल या ठिकाणी असे अपेक्षित आहे की तुम्ही जर आम्हाला काही अभिप्राय देऊ शकत असाल तर त्यामुळे आम्हाला मदत होईल आम्ही या एप मध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना हे मूळ प्रोटोटाईप दाखवू इच्छितो आणि या प्रकारे आमच्या ग्राहकांचा अभिप्राय घेऊन यामध्ये सुधारणा करू इच्छितो विद्यार्थी 4 तुम्हाला माहिती मिळते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे विद्यार्थी 1 म्हणजे असे की तुम्हाला हवे असलेले अभ्यासक्रमाचे साहित्य हे तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल विद्यार्थी 4 होय विद्यार्थी 1 छान खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे विद्यार्थी 4 आपले स्वागत आहे विद्यार्थी 1 तुम्ही दिलेल्या वेळा बद्दल धन्यवाद विद्यार्थी 1 सुरुवातीला तुम्ही स्वतःची आम्हाला ओळख करून देऊ शकाल का विद्यार्थी 6 माझे नाव मुथुआ मी केरळचा आहे आणि BSMS च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे विद्यार्थी 7 माझे नाव मोहम्मद जिबिन मी केरळ मधून आहे आणि मी सुद्धा BSMS च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे विद्यार्थी 1 आम्हाला असे वाटते कि तुम्ही आमचे हे एप वापरून बघावे हे एक मूळ टेक्स्ट बुक्स मधून नोट्स काढण्याचे ऍप्लिकेशन आहे याद्वारे टेक्स्ट बुक आणि नोटबुक एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध होऊ शकतात आम्हाला या प्रणाली सोबत संवाद साधायचा आहे जसे की IISER सारखी महाविद्यालय ज्या ठिकाणी एक ऍडमिनिस्ट्रेटर असेल जो मूळ टेक्स्ट बुक स्वरूपातील मजकूर अपलोड करू शकेल किंवा तुम्ही तुमच्या नोट्स स्वरूपातील मजकूर तुमच्या इतर वर्ग मित्रांसाठी अपलोड करू शकाल अशाप्रकारचे हे एप आहे मला तुमच्याकडून काही अभिप्राय हवा आहे जेणेकरून या एप मध्ये अजून काय करता येईल किंवा अजून कुठल्या सुविधा या एप मध्ये जोडता येतील तुम्ही याचा वापर करून बघू शकता विद्यार्थी 7 कदाचित सुरुवातीची पायरी असल्यामुळे मला माझे फेवरेट याठिकाणी साठवता येत नसावेत त्या ठिकाणी बुकमार्किंग सुविधेची फार मदत होऊ शकेल सामान्य सुविधा जसे की अधोरेखित करणे किंवा हाय लाईट करणेया गोष्टींची मदत होऊ शकेल त्यानंतर हस्तलेखन सुविधा देता येईल पण मला असे वाटते की त्यामध्ये अडचण असेल बहुदा टॅब वर लिहिण्यामध्ये अडचण होईल त्याच प्रकारे अभ्यासक्रमाचा सिलॅबस सुद्धा याठिकाणी पुरवता येईल विद्यार्थी 6 अधिक सुविधांची आवश्यकता आहे विद्यार्थी 1 तुम्ही जेव्हा तुमच्या वर्गात असता त्यावेळी तुमच्या शिक्षकांनी काही अभ्यासक्रमाशी निगडित साहित्य पुरवलेले असेल ते नेहमी छापील पत्रकांच्या स्वरूपात असते की ते ऑनलाइन देवाण घेवाण केल्या जाते विद्यार्थी 7 नाही सामान्यतः देवाण घेवाण डिजिटल स्वरूपात केली जाते विद्यार्थी 6 ते वेबसाईट च्या माध्यमातून या गोष्टींची देवाणघेवाण करतात तर हे सुद्धा वेब प्लॅटफॉर्म वर आहे बरोबर ते गुगल ड्राईव्ह सोबत जोडल्या जाऊ शकते विद्यार्थी 1 तुम्हाला कुठल्या स्वरूपात लॅपटॉप किंवा स्मार्टफोन ची सुविधा वर्गामध्ये उपलब्ध आहे का किंवा वापरण्याची परवानगी आहे का विद्यार्थी 6 नाही तशी परवानगी नाही आम्ही वर्गात आणू शकतो पण वापरू शकत नाही विद्यार्थी 1 तुम्ही जेव्हा वसतिगृहामध्ये किंवा घरी असता आणि एखाद्या विषयाची तयारी करत असता तर तुमच्याकडे टेक्सबुक ची सॉफ्ट कॉपी वगैरे च्या स्वरूपात सुविधा उपलब्ध असते का विद्यार्थी 7 होय विद्यार्थी 6 आम्ही सहसा तसे करतो विद्यार्थी 1 तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक नोट्स किंवा टिपणे पीडीएफ फाईल च्या वरील भागात लिहू शकता का विद्यार्थी 7 नाही टायपिंग साठी फार वेळ लागत असल्यामुळे आम्ही तसे करत नाही विद्यार्थी 6 या एप मध्ये कुठला फॉरमॅट वापरण्यात आलेला आहे जसे की पीडीएफ विद्यार्थी 1 सगळे डॉक्युमेंट विद्यार्थी 6 होय विद्यार्थी 1 असा कुठला विशिष्ट फॉरमॅट आहे का विद्यार्थी 6 होय तसा EVGA फॉरमॅट आहे विद्यार्थी 1 तुम्ही हे थोडे सविस्तर सांगू शकता का की हा कुठला फॉरमॅट आहे विद्यार्थी 6 मला हे माहीत नाही विद्यार्थी 7 काही टेक्सबुक या फॉरमॅट मध्ये उपलब्ध असतात विद्यार्थी 1 ठीक आहे विद्यार्थी 6 त्या फक्त संगणकावरच उघडतात विद्यार्थी 1 ठीक आहे खूप खूप धन्यवाद